नमस्कार तर गेल्या काही व्याख्यानांमध्ये आपण पॅरामीटर्सच्या संचाबद्दल चर्चा केली आपण z पॅरामीटर्सनी सुरुवात केली त्यानंतर आपण y पॅरामीटर्स विषयी बोललो आणि नंतर आपण h पॅरामीटर्स तसेच g पॅरामीटर्स बद्दल चर्चा केली आजच्या सत्रात आपण ट्रांसमिशन पॅरामीटर्स बद्दल चर्चा करू

तर आता ट्रान्समिशन पॅरामीटर्स म्हणजे काय ते पाहू मुळात येथे कोणत्या टर्मिनल व्होल्टेज आणि करंटला इंडिपेंडंट मानले पाहिजेत आणि कोणते डिपेंडंट असले पाहिजे यावर येथे कोणतेही निर्बंध नाहीत आपल्याकडे V1 I1 आणि V2 I2 हे चार व्हेरिएबल्स आहेत आपण व्होल्टेज किंवा करंटच्या कोणत्याही एका संचाची इंडिपेंडेंट पॅरामीटर म्हणून निवड करू शकतो आणि कोणत्याही संचाला आपण डिपेंडंट पॅरामीटर मानू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारे निवड करून अशा पॅरामीटर्सचे बरेच संच तयार करू शकतो आपल्या मागील व्याख्यानात आपण काही पॅरामीटर्सबद्दल चर्चा केली आहे म्हणून आज आपण पॅरामीटर्सच्या इतर संचाबद्दल चर्चा करू जे इनपुट पोर्टमधील व्हेरिएबलला आउटपुट पोर्टच्या व्हेरिएबलशी जोडते ज्याचा अर्थ असा आहे व्हेरिएबल V1 I1 म्हणजे जे आपल्याला इनपुट पोर्टला मिळतील ते आउटपुट पोर्ट व्हेरिएबल V2 I2 शी संबंधित असतील आणि पॅरामीटर्सचे हे संच ABCD पॅरामीटर्स म्हणून ओळखले जातात किंवा तुम्ही त्यास ट्रान्समिशन पॅरामीटर्स देखील म्हणू शकता तसेच पॉवर सिस्टम मध्ये आता ABCD पॅरामीटर महत्त्वपूर्ण आहे कारण हे सर्किट सोर्सपासून लोड पर्यंत व्होल्टेज आणि करंट कसे प्रवाहित करते त्याचे मोजमाप प्रदान करते तर येथे V1 I1आणि V2 I2च्या दरम्यानचे संबंध महत्वाचे आहेत म्हणून आपण आज ABCD पॅरामीटर्सवर चर्चा करू तर आपण सर्किट व्हेरिएबल्सच्या संदर्भात हे ABCD पॅरामीटर्सशी कसे रिलेट करू शकतो टर्मिनल व्होल्टेज आणि टर्मिनल करंट यांच्यातील संबंध या दोन समीकरणाच्या मदतीने अभ्यासले जाऊ शकतात तर येथे इनपुट पोर्ट व्होल्टेज जे V1आहे ते आउटपुट पोर्ट व्होल्टेज आणि करंट वापरून लिहिले जाऊ शकते आणि म्हणून ते V1AV2 BI2 असे परिभाषित केले आहे तसेच इनपुट पोर्ट करंट I1 हा V2 I2शी संबंधित असू शकतो आणि आपण I1 CV2 DI2 असे लिहू शकतो आता मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण V1 I1 A B C D V2 I2 TV2 I2 लिहू शकतो आता या प्रकरणात तुमच्या लक्षात येईल की ABCD ला कॅपिटल T असे लिहिले जाऊ शकते आणि हे ट्रांसमिशन पॅरामीटर्स परिभाषित करते म्हणजे एकतर तुम्ही ABCD लिहा किंवा तुम्ही फक्त T लिहा दोन्हीही ABCD पॅरामीटर्सचा एकच संच दर्शवतील तसेच ट्रान्समिशन लाईनच्या विश्लेषणात आता हे फार महत्वाचे आहे कारण आता ते सेंडिंग एंड व्होल्टेज आणि करंट हे रिसीव्हिंग एंड व्होल्टेज आणि करंट मध्ये व्यक्त करतात म्हणून या विशिष्ट गुणधर्मामुळे आपण त्यांना ट्रांसमिशन पॅरामीटर्स म्हणतो आता आपण चर्चा केलेल्या वरील समीकरणामध्ये इनपुट व्हेरिएबल्स V1आणि I1हे आउटपुट व्हेरिएबल्स V2 आणि I2 शी संबंधित आहेत त्यामुळे येथे महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण V1 I1आणिV2I2च्या दरम्यान संबंध दर्शवला आहे येथे आपण I2साठी विरुद्ध चिन्ह वापरले आहे कारण ट्रान्समिशन नेटवर्कमध्ये तुम्ही सोपे पावर सिस्टिम नेटवर्क वापरता त्यामध्ये V1 I1 नेटवर्कमध्ये आहे आणि V2 आउटपुट पोर्ट व्होल्टेज आहे आणि हा करंट सामान्यत सर्किटच्या बाहेर जातो पॉवर सिस्टम नेटवर्कशी संबंधित या विशिष्ट स्थितीमुळे V1 I1आणिV2 I2च्या दरम्यान संबंध स्थापित करण्याऐवजी आपण V1 I1आणिV2 I2 मधील संबंध मिळवू तर साधारणपणे I2 या दिशेने फ्लो होईल असे आपण गृहीत धरतो परंतु तुम्ही जर लोड कनेक्ट केले तर त्यामुळे करंटचा पुरवठा करण्याऐवजी करंटचा वापर केला जाईल तर म्हणूनच करंट I2 चे साइन रिव्हर्स करून ट्रान्समिशन पॅरामीटर्सचे सर्वोत्तम प्रकारे वर्णन केले जाऊ शकते त्यामुळेच आपण I2 ऐवजी I2वापरतो आता आपण या पॅरामीटर्सचे कॅल्क्युलेशन कसे करू ते पाहूया आपण V20 सेट करून पॅरामीटर्सचे कॅल्क्युलेशन करू शकतो म्हणजे तुम्ही आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करू शकता किंवा I2 0 सेट करू शकता म्हणजे तुम्ही आउटपुट पोर्ट ओपन सर्किट सेट केले आहे आता V1 I1आणि V2 I2 यांना रिलेट करणारी ABCD पॅरामीटर्सची समीकरणे स्लाइडमध्ये दर्शविल्याप्रमाणे आहेत म्हणजे V1AV2 BI2 आणि I1CV2 DI2 आहे आता या समीकरणांमध्ये जर तुम्ही I20 सेट केला तर याचा अर्थ असा की तुम्ही आउटपुट पोर्ट ओपन सर्किट म्हणून सेट करत आहात त्या परिस्थितीमध्ये AV1V2CI1V1 असेल आता पुढे जेव्हा तुम्हीV20 सेट कराल म्हणजे तुम्ही आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट ठेवत असाल तर तुम्हाला B V1I2D I1I2 मिळेल आता हे पॅरामीटर्स काय दर्शवत आहेत तर हा A म्हणजे रिव्हर्स व्होल्टेज गेन आहे B इम्पीडन्स आहे C अॅडमिटन्स आहे आणि D करंट गेन आहे त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की ट्रांसमिशन पॅरामीटर्स इनपुट आणि आउटपुट व्हेरिएबल्स दरम्यान चा थेट संबंध देत असल्यामुळे ते कॅस्केडेड नेटवर्क मध्ये खूप उपयुक्त आहेत म्हणजे तुमच्याजवळ कॅस्केड पद्धतीने कनेक्ट केलेले दोन नेटवर्क असल्यास तुम्ही येथे म्हणू शकता की येथे V1 I1हे पॅरामीटर्स आहेत V1 I1 ला तुम्ही इंटरमिटन्ट पॅरामीटर्स असे म्हणू शकता व आउटपुटवर तुमच्याकडे V2 I2 हे व्हेरिएबल म्हणून असू शकतात जेव्हा तुमच्याकडे कॅस्केडेड नेटवर्क असतात तेव्हा त्या प्रकरणांमध्ये ट्रांसमिशन पॅरामीटर्स हे संबंध स्टेबलाइज करण्यात मदत करतात या प्रकारच्या नेटवर्कचे विश्लेषण आपण पुढील व्याख्यान बघू जेव्हा आपण विविध नेटवर्कच्या इंटरकनेक्शन बद्दल चर्चा करू तेव्हा त्या विशिष्ट बाबीबद्दल आपल्याला तपशीलवार माहिती मिळेल आजच्या व्याख्यानात आपण ट्रान्समिशन पॅरामीटर्सच्या मुख्य गुणधर्मांवर चर्चा करू म्हणजे ते गुणधर्म काय आहेत हे आपण पाहू पहिल्यांदा ABCD पॅरामीटर्स म्हणजे काय ते पाहूया A हा ओपन सर्किट व्होल्टेज रेशो असेल कारण जेव्हा तुम्ही आउटपुट पोर्ट ओपन सर्किट ठेवता तेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेट करता B निगेटिव्ह शॉर्ट सर्किट ट्रान्सफर इम्पीडन्स आहे C ओपन सर्किट ट्रान्सफर अॅडमिटन्स आहे आणि D पुन्हा निगेटिव्ह शॉर्ट सर्किट करंट रेशो आहे आता ABCD पॅरामीटर्सच्या बाबतीत एक महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की जर तुम्ही टू पोर्ट नेटवर्क रेसिप्रोकल आहे की नाही हे पाहू इच्छित असल्यास तुम्हाला या स्थितीच्या मदतीने हे शोधणे आवश्यक आहे जर AD BC 1 असेल तर आपण असे म्हणू की सर्किट रिसिप्रोकल आहे आता आपण ABCD च्या व्हॅल्यूज कशा प्रकारे ठरवू आपण z y किंवा h आणि g पॅरामीटर्सच्या बाबतीत जे केले त्याप्रमाणे च ABCD च्या व्हॅल्यूज परिभाषित करू म्हणजे पहिल्यांदा आपण आउटपुट पोर्ट ओपन सर्किट करू आणि नंतर आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करून ABCD पॅरामीटर्सच्या व्हॅल्यू शोधू तसेच पुढे आपण आतापर्यंत ज्या विषयावर चर्चा केली त्यापेक्षा अगदी उलट आहे म्हणजेच V2 I2 हे आता V1 I1 च्या संदर्भात संबंधित असतील म्हणजे आपण V1 I1 ला इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणून आणि V2 I2 ला डिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणून देखील सेट करू शकतो अशा परिस्थितीत आपल्याला जे मिळते त्याला इन्वर्स ट्रान्समिशन किंवा इन्वर्स T पॅरामीटर्स म्हटले जाते आपण हा संबंध लहान abcd च्या मदतीने मिळू शकतो कारण हे आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या मोठ्या ABCD पॅरामिटरच्या विरूद्ध आहे जेथे आपल्याजवळ V1 I1 हे V2 I2 च्या संदर्भात संबंधित असेल या प्रकरणात संबंधित V1 I1 हे या V2 I2 च्या संदर्भात असतील म्हणून येथे V1 I1 इंडिपेंडंट आहे V2 I2 डिपेंडंट आहे मग आपण हे कसे लिहू शकतो तर आपण हे V2aV1 bI1 आणि I2cV1 dI1 असे लिहू शकतो वैकल्पिकरित्या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये तुम्ही हे असे लिहू शकता V2 I2 a b c d V1 I1 tV1 I1 म्हणजे आपण हे abcd मॅट्रिक्स इथे या लहान t ने रिप्रेझेंट करतो म्हणून आपण त्याला इन्वर्स ट्रान्समिशन किंवा स्मॉल t पॅरामीटर्स म्हणतो आता तुम्हाला ह्या व्हॅल्यू कशा मिळतील त्यासाठी तुम्ही ट्रांसमिशन पॅरामीटर्सच्या बाबतीत जे निकष वापरले तेच इथे वापरा आता येथे V10 सेट करून म्हणजे इनपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करून किंवा आणि I10 सेट करून म्हणजेच इनपुट पोर्ट ओपन सर्किट करून पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूचे मूल्यांकन केले जाऊ शकते तुम्हाला पॅरामीटर्सच्या व्हॅल्यू कशा सापडतील तर जेव्हा तुम्ही I1 0 सेट करता तेव्हा तुम्हाला aV2V1cI2V1 मिळेल नंतर b V2I1d I2I1 मिळवण्यासाठी आपण V1 0सेट करू तर म्हणून तुम्ही काय लिहू शकता a म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज रेशो आहे b काय आहे b निगेटिव्ह शॉर्ट सर्किट ट्रान्सफर इम्पीडन्स आहे कारण मुळात हे V आणि I चा रेशो आहे म्हणूनच हे निगेटिव्ह शॉर्ट सर्किट ट्रान्सफर इम्पीडन्स आहे c ओपन सर्किट ट्रान्सफर अॅडमिटन्स आहे कारण तो I2V1हा रेशो आहे आणि नंतर d निगेटिव्ह शॉर्ट सर्किट करंट रेशो आहे जो म्हणजे I2I1 चा रेशो आहे तर या लहान abcd पॅरामीटर्सचा उपयोग ट्रान्समिशन लाइन्स विशेषत पॉवर सिस्टमच्या बाबतीत ही केला जाऊ शकतो कारण येथे सुद्धा इनपुट व्हेरिएबल्सवर म्हणजे V1 I1वर आउटपुट व्हेरिएबल्सचा म्हणजेV2 I2चा प्रभाव बघायला मिळतो तर येथे आपण असे म्हणू शकू की जर ad bc 1 असेल तर सर्किट पुन्हा रिसिप्रोकल असेल आता हे पॅरामीटर्स समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया आकृती मध्ये एक सर्किट दिलेले आहे ते पाहू आपल्याकडे दोन रेसिस्टेन्सेस आणि एक डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे आणि आपल्याला या विशिष्ट सर्किटचे ट्रांसमिशन पॅरामीटर्स शोधणे आवश्यक आहे तर यासाठी आपण समीकरणे वापरू आणि सर्किट पॅरामीटर्स शोधण्यासाठी पहिल्यांदा आपण आउटपुट पोर्ट ओपन सर्किट म्हणून सेट करू आणि नंतर शॉर्ट सर्किट म्हणून सेट करू म्हणजे आता पहिल्या बाबतीत आपण काय करीत आहोत तर आपण आउटपुट पोर्ट ओपन करत आहोत आणि इनपुट पोर्टला व्होल्टेजV1कनेक्ट केलेले आहे आणि जेव्हा आपल्याकडे ही विशिष्ट स्थिती असते तेव्हा आपण ह्या व्हॅल्यू ABCD समीकरणात म्हणजे V1 I1 च्या समीकरणात ठेवतो या आकृती प्रमाणे V1I1102030I1 आहे आणि V2I117I1 आहे तर इनपुट करंट I1च्या संदर्भात आपल्याला V1आणि V2मिळाले आहे तर आता तुम्ही ABCD पॅरामीटर्सच्या समीकरणाच्या मदतीने काय लिहू शकता आपल्याला हे माहित आहे की AV1V230I117I11 765 आहे आणि CI1V2I117I10 0588S आहे आता आपण A आणि C ची व्हॅल्यू शोधली आहे पुढे आपल्याला B आणि D ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किट करावे लागेल आणि इनपुट पोर्टमध्ये व्होल्टेज V1वापरवा लागेल आणि समीकरणे सोडवायची आहेत या सर्किट प्रमाणे तुम्ही या नोडवर किर्चहॉफ करंट लॉ वापरु शकता असे म्हणू की या नोड वरील व्होल्टेज Va आहे आणि आपण या नोडवर किर्चहॉफ करंट लॉ वापरु म्हणजे आपण काय लिहू शकतो तर आपण लिहू शकतो की I1 ची व्हॅल्यू I110 आहे आणि हा करंट आत जात आहे म्हणून आपण आत जाणारा करंट पॉझिटिव्ह किंवा बाहेर जाणारा करंट निगेटिव्ह म्हणून घेत आहोत म्हणून KCL वापरल्यामुळे V1 Va10 Va20I20 होईल आता जर तुम्ही या सर्किटमध्ये पाहिले तर तुम्ही म्हणू शकता की Va म्हणजे डिपेंडंट व्होल्टेज सोर्सचे व्होल्टेज आहे कारण हे व्होल्टेज म्हणजे 20 ओहम रेजिस्टन्सच्या भोवतीचे व्होल्टेज आहे आणि 20 ओहम रेजिस्टन्सच्या भोवतीचे व्होल्टेज Vaआहे म्हणून तुम्ही लिहू शकता की Va3I1आहे आणि या भागासाठी आपण आधीच पाहिले आहे की I110 आहे तर आपल्याकडे आता या दोन्हींची माहिती आहे म्हणून आता आपण म्हणू शकतो की Va आणि V1ची व्हॅल्यू Va3I1आणि V113I1आहे ह्या वर दिलेल्या व्हॅल्यू जर KCL मध्ये वापरल्या तर I1 3I120I20मिळेल आणि हे सोडवल्यावर 1720I1 I2 मिळेल म्हणूनच D I1I220171 176 मिळेल त्याचप्रमाणे B V1I2 13I1 1720I115 29 मिळेल म्हणून आउटपुट पोर्ट एकदा ओपन सर्किट आणि एकदा शॉर्ट सर्किट असे करून तुम्ही सहजपणे ABCD पॅरामीटरच्या व्हॅल्यू शोधू शकता आता ट्रान्समिशन पॅरामीटर्स दिलेले आणखी एक उदाहरण पाहूया तर येथे आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये ट्रान्समिशन पॅरामीटर्स पाहू शकता आउटपुट पोर्ट जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफर साठी व्हेरिएबल लोड सोबत जोडलेले आहे म्हणजे आता आपण काय केले पाहिजे आपल्याला RLची ती व्हॅल्यू शोधण्याची आवश्यकता आहे ज्या करिता जास्तीत जास्त पावर ट्रान्सफर होईल आणि जास्तीत जास्त किती पावर ट्रान्सफर होईल हे शोधणे आवश्यक आहे तर मग आपण काय करू आपण ज्या प्रक्रियेवर चर्चा केली त्याच प्रक्रियेचा उपयोग करू आपण ह्या मधला संबंध शोधण्यासाठी पहिले आउटपुट पोर्ट ओपन सर्किट ठेवू आणि नंतर शॉर्ट सर्किट करू आणि जास्तीत जास्त पॉवर ट्रान्सफरसाठी जेव्हा तुम्हाला RLची व्हॅल्यू शोधणे आवश्यक असते तेव्हा RL च्या डाव्या बाजूला असलेले सर्किटचे थेव्हिनिन इक्विवलेंट शोधणे हे उद्दीष्ट असते म्हणून या भागास थेव्हिनिन इक्विवलेंट म्हणून दाखवणे आवश्यक आहे आपण ABCD पॅरामीटर्स वापरू आणि VTh आणि RTh च्या व्हॅल्यू शोधू जेणेकरुन आपण ट्रान्सफर होणारी जास्तीत जास्त पावर ट्रान्सफर शोधू शकू आता पहिल्यांदा आपण काय करणे गरजेचे आहे आपण थेव्हिनिन इम्पीडन्स आणि थेव्हिनिन व्होल्टेज शोधणे आवश्यक आहे पहिल्यांदा आपण थेव्हिनिन इम्पीडन्सची व्हॅल्यू शोधू मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल थेव्हिनिन इम्पीडन्सची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला सर्व इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करणे आवश्यक आहे म्हणून येथे हा इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स आपण शॉर्ट सर्किट करू आणि नंतर ZThची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण आउटपुटला 1 व्होल्टचे व्होल्टेज अप्लाय करू जेणेकरून आपण V2ची व्हॅल्यू शोधू शकू तर जेव्हा तुम्हाला V2आणि I2ची व्हॅल्यू मिळेल तेव्हा तुम्हाला ZTh ची व्हॅल्यू सहज सापडेल तर ABCD पॅरामीटर्सच्या मदतीने आपल्याला ह्या V2आणि I2 दरम्यान चा संबंध मिळेल म्हणून जर तुम्ही A B C आणि D ची व्हॅल्यू वापरली तर तुम्ही V14V2 20I2 आणि I10 1V2 2I2 लिहू शकता इनपुट पोर्टवर V1 10 I1आहे पहिल्या समीकरणात हे वापरले तर आपल्याला 10I14V2 20I2I1 0 4V22I2 मिळेल वरच्या व्हॅल्यू जर ABCD पॅरामिटरच्या दुसऱ्या समीकरणात वापरल्या तर आपल्याला 0 1V2 2I20 5V24I2मिळेल म्हणजेच ZThV2I240 58 आहे आता पुढे आपल्याला VThची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणून VTh ची व्हॅल्यू शोधण्यासाठी करंटची व्हॅल्यू I20असणे आवश्यक आहे कारण हा पोर्ट ओपन सर्किट असेल आणि इनपुट पोर्ट वर V1ची व्हॅल्यू V150 10I1असेल आता आपण हे ABCD पॅरामीटरच्या समीकरणात वापरतो त्यामुळे आपण काय लिहू शकतो की 50 10I14V2 आहे तसेच I10 1V2 आहे म्हणून आपण V210I1 असे देखील लिहू शकतो पुढे इथे 50 10I14V2आहे इथेV2ची व्हॅल्यू वापरल्यामुळे 50 V24V2 असे होईल जे 5V250 म्हणजेच V210 आहे अशाप्रकारे VThV210V आहे मॅक्झिमम पावर ट्रान्सपोर्टसाठी RLZTh8 आहे म्हणजे मॅक्झिमम पावर ट्रान्सफर PI2RLVTh2RL2RL3 125Wआहे तर याबरोबरच आपण आपले आजचे व्याख्यान संपवु शकतो ज्यामध्ये आपण ट्रांसमिशन पॅरामीटर आणि इन्वर्स ट्रांसमिशन पॅरामीटर बद्दल चर्चा केली पुढील व्याख्यानात आपण मागील चार व्याख्यानांमध्ये चर्चा केलेल्या विविध टू पोर्ट नेटवर्कच्या इंटरकनेक्शन बद्दल चर्चा करू धन्यवाद